तर पुन्हा पुढे परत येऊया मला आशा आहे आपणास या गोष्टी बरोबर समजत आहेत आणि या सर्व बाबींचा विचार करीत आहात मी आपल्यासाठी बरीच उदाहरणे सोडवित आहेते तुम्हाला येथे असणाऱ्या सर्व गोष्टी समजून घ्यायला मदत करेल आणि नंतर याने दिलेली व्होल्टेज स्पंद घेऊ तर t हे ० पेक्षा लहान असताना त्या vt ० ने दिले जातेम्हणजेच स्पंद इतिहास आणि जेव्हा vt २t असेल तेव्हा ० आणि २ सेकंदामध्ये तो एकरेषीय संबंध असेल आणि आपली दुसरी गोष्ट जेव्हा t हे २ पेक्षा जास्त असेल तेव्हा vt 4 e to the power t - २ ने दिली जाईल ते t पेक्षा २ने लहान आहे आणि दुसरीकडे या बाजूला t हे २ पेक्षा जास्त असताना स्लाईड वेळ असेल तर या मार्गाने येथे काय स्लाईड वेळ काय स्लाईड वेळ कॉल १० मायक्रोफॅरड कॅपेसिटरवर लागू केले आहे म्हणजे या कालावधीसाठी या प्रकारचे व्होल्टेज १० मायक्रोफॅरड कॅपेसिटरवर लागू झाले हे कॅपेसिटर वरील व्होल्टेज आणि कॅपेसिटर द्वारे जाणारी विद्युतधारा रेखांकित करेलम्हणजेच स्लाईड वेळेला कॅपेसिटर मधून विद्युतधारा वाह्ताच कॅपेसिटर वरील व्होल्टेज रेखांकित करावे लागेल हा स्लाईड वेळ रेखांकित करावा लागेल आता हे व्होल्टेज देण्यात आले आहे म्हणून हे व्होल्टेज स्लाईड वेळ सहज रेखांकित केली जाऊ शकते स्लाईड पासून वेळ ० ते अनंतापर्यंत रेखांकित केले जाऊ शकते t हे २ पेक्षा जास्त आहेम्हणजेच२ t० २ दरम्यान येथे स्लाईड वेळ २ ० २ ते २ कॉल करते आणि नंतर ही घातांकारी गोष्ट ० ते २ ते अनंतासाठी जेव्हा स्लाईड वेळ ठेवते हे नंतर दिसेल तर प्रथम मी हे स्पष्ट करतो १० मायक्रोफॅरड कॅपेसिटर C ची किंमत १० मायक्रोफॅरड दिली आहे आता t हे ० पेक्षा लहान असताना i C dvdt तरहे दिले आहे की t हे ० पेक्षा लहान असताना vt हे ० आहे म्हणजेच स्पंद इतिहास म्हणून i ० आतापुढे असे आहे कि ० आणि २ मध्ये म्हणजेच C हे १०१० to the power ६ मायक्रोफॅरड हे दिले आहे आणि हे तुमचे vt आहे आणि हे vt २t आहेम्हणजेचमाझे dvt भागिले dt २ आहे आणि ते २ येथे आहे ते २ येथे आहे ते C dvdt ते २ आहे तरम्हणजेचआणि C हे प्रत्यक्षात १० मायक्रोफॅरड आहे म्हणून १०१० to the power ६ तुमचे फॅरड आहे जर स्लाईड वेळेचा गुणाकार केला तर हे २० मायक्रो एम्पीयर असेल तुमची स्लाईड वेळ ० आणि २ च्या दरम्यान या विद्युतधारेस कॉल करेल आणि आता पुढे यासारखेच आहे मी हे स्पष्ट करतोत्याचप्रमाणे तो dvdt स्लाईड वेळ याचे डेरिव्हेटीव्ह घ्या एकच मिनिटहे vt आहे ही अभिव्यक्ती ४ e to the power t २ घात स्लाईड वेळ दिली आहे तिचे डेरिव्हेटीव्ह घ्या तर स्लाईड वेळ याचे डेरिव्हेटीव्ह घेईलते ४ e to the power t २ बनेल आणि C हे १० १० to the power ६ आहे म्हणून t हे २ पेक्षा मोठे असताना आणि ४० to the power t २ मायक्रो एम्पीयर आहे तरया मार्गाने स्लाईड वेळेची गणना करा सर्व दिले आहे फक्त डेरिव्हेटीव्ह करा आता प्रश्न असा आहे की व्होल्टेजचा आलेख हा तुमच्या दरम्यानचा माझा स्लाइड वेळ v २ t कॉल करा फक्त एक मिनिट मला थोडासा वर वळवू दे तरथोडे वर वळवले तर हे vt आहे तर येथे हे माझे vt आहे प्रत्यक्षात ते २ असेल २ जवळपास येथे असेल तरते vt२t आहे आणि पुढे ज्याला स्लाईड वेळ म्हणतात आणि २ पासून ते ० आणि २च्या दरम्यान आहे आणि t हे २ पेक्षा जास्त असताना तुमचा vt हा दिला आहे४ e to the power t २ हा दिला आहे आणि हा तुमच्या त्या vt चा आलेख आहे तो पहिल्या उदाहरणात दिला आहेतर हा vt चा आहे हा t सेकंद आहे तरहा vt आहे आणि त्याचप्रमाणे t हे ० पेक्षा लहान असताना जर स्लाईड वेळेचा i साठी आलेख काढला तर ते ० आहे अन्यथा ० आणि २ च्या दरम्यान ते २० मायक्रो अँपिअर आणि आतमध्ये आहे आणि जर ते t पेक्षा जास्त असेल तर ते २ पेक्षा जास्त असेल तरते ४० to the power t २ आहे आता जेव्हा t२असेल समजा जेव्हा t२ सेकंद आहे तर हे तुमचे t बरोबर २ आहेते ४० असेल कारण e to the power ० ते जव्हा स्लाईड वेळ २ ठेवला असेलते t२ साठी ४० मायक्रो अँपिअर बनेल तर याचा अर्थ असा कीप्रथम स्लाईड वेळ पाहिली तर ते २० मायक्रो अँपिअर आहेहा मुळात स्थिर आहे तर ० ते २ दरम्यान मला थोडेफार वरती जाऊ देऊ द्या तर हे आपले ० ते २ आहे जे आपला २० मायक्रोअँपिअर आहे आता आलेख पूर्ण झालेला नाही हा आपला १० २०नंतर ३० नंतर हा येथे कुठेतरी ४० असेल आणि ते L कुठेतरी ४० पासून सुरू होईल आणि नंतर ते असे जाईल तरयावेळी स्लाईड वेळ विद्युतधारा कॉल करतो या समीकरणातून हे समीकरणया समीकरणापासूनया समीकरणापासून हा आलेख आहे तर ही आशा आहे की स्लाइड वेळेला हे समजले असेल पुढे आहे कॅपॅसिटरची एकसरी आणि समांतर जोडणी तर आकृती दाखवते कि n संख्येइतके कॅपॅसिटर एकसरी जोडणीमध्ये जोडले आहेत समजा स्लाइड वेळेमध्ये या आकृतीच्या स्लाइड वेळेमध्ये कॅपेसिटरची संख्या n आहे आणि प्रत्येक कॅपेसिटरवर व्होल्टेज हे v १ v २ v ३ ते vn आहे जे काही kth कॅपेसिटर दरम्यान आहे जो सुद्धा तेथे आहे म्हणजे जर स्लाईड वेळ v १ v २ v १ याप्रकारे असे कुठेतरी काही काही kth कॅपेसिटर सुद्धा तेथे आहे आणि त्यावरील व्होल्टेज vk आहे तर आणि n हे शेवटी आहे म्हणजे हे तुमचे १ २ नंतर ३ ते kth ते nth कॅपेसिटर आहे तरमला हे स्पष्ट करू द्या तर हे सर्व कॅपेसिटर एकसरी जोडणीमध्ये आहेत तर आता तेथे एकूण व्होल्टेज v आहे तर त्यावरून तेथे एक गोष्ट आहे की जी मी तुमच्यासाठी खाली लिहितोयासाठी तेथे एक गोष्ट आहे कि v v १ v २ vk हे तुमचे स्लाईड वेळेनुसार व्होल्टेज v आहे हे पुरवठा supply व्होल्टेज v आहे आता मला हे स्पष्ट करू द्या तर आता स्लाईड वेळेनुसार हे सर्व समतुल्य सर्किट आहे जेणेकरून या कॅपेसिटरवर जे काही व्होल्टेज लागू केले जाईल ते समजा Ceq असेलआणि हे सर्व व्होल्टेज v आहे तर जवळजवळ नैसर्गिकरित्या फक्त विद्युतधारा प्रवाहित होत आहे नैसर्गिकरित्या यावरील व्होल्टेज v असेल आणि समतुल्य सर्किटमध्ये हा कॅपेसिटर Ceq आहे तरमी हे स्पष्ट करतो तर हे एकसरी जोडणीतील कॅपेसिटरचे समकक्ष सर्किट आहेआणि हा Ceq आहे तर v it जुनी स्लाईड वेळ v १ v २ ते vn पर्यंत आहे आता kth कॅपेसिटरसाठी व्होल्टेज हे v 1c t0 ते t it dt आहे जे नुकतेच अभ्यासले आहे तर हे v ऐवजी आपण kth कॅपेसिटरसाठी vk म्हणून लिहीत आहोत आणि kth कॅपेसिटरची किंमत Ck १Ck गुणिले t0ते t it dt vk t0 इतके आहे कॅपेसिटर वरील व्होल्टेज येथे कॅपेसिटर वरील व्होल्टेज ० होते तरत्यामुळे vk ते अनंत हे ० होते आणि येथे फक्त vk t0 ठेवले आहे तरहे समीकरण १३ आहे तरहे vk साठी आहेम्हणजेच v१ १C१ t0 ते t i it dt v१ t0आहे त्याचप्रमाणे v२ १C२ नंतर t0 तुमचा t it0 ते t it dt आहेनंतर v२ t0 असे आहे कारण सर्व कॅपेसिटर एकसरी जोडणीत जोडले आहेत तरहे मी स्पष्ट करतो त्यामुळे आपण लिहू शकतो v १ C १ t0 ते t it dt v१ t0 हे कॅपेसिटर १ साठी आहे त्याचप्रमाणे कॅपेसिटर २ साठी ते १C२ t0ते t it dt v२ t0आहे तरत्याचप्रमाणे nth कॅपेसिटरसाठी n १CN t0 t it dt t n t0 पर्यंत आहे आता पुढची संज्ञा स्लाईड वेळ १C१ सर्व संज्ञा t0ते it dt पर्यंत एकत्र करात्यामुळे १C१ १C२ते १CN t0 ते t it dt v१ t0 v२ t0 ते vn t0 इतकी असेल तुम्ही लिहू शकता किंवा स्लाईड वेळ लिहू शकते कि १Ceqम्हणजेच Ceq समतुल्य t0 ते t it dt vt0 हे समीकरण १४ आहे आता vt0 v१ t0 v२ t0 vn t0 तेथे जे काही आहे कारण सर्किट असे आहेहे सर्किट आहे सर्व सुरुवातीस t t0 आहे हे v १ t0 v२ t0 v १ t0 आणि म्हणजेच vt0 येथे v १ t0 v२ t0 बेरीज असेल तरयेथे तुमचे vt0 हे सर्व आहे त्यामुळेजर स्लाईड वेळेने या समीकरण १४ ची तुलना या समीकरणाशी केली तरम्हणजेच १Ceq १C१ १C२ ते १CN म्हणजे सर्व व्यस्तांची बेरीजहे काहीतरी रोधकांच्या समांतर जोडणीसारखे आहे तरत्याच प्रमाणेपरंतु कॅपेसिटर जेव्हा कॅपेसिटर एकसरी जोडणीत जोडले असतील ती गणना त्या स्लाईड वेळेच्या पद्धतीने केली जाईल ज्यामध्ये समांतर रोधकांचे संयोजन असेल जेव्हा स्लाईड वेळ समांतर रोधकांचे समतुल्य रोधक शोधण्याचा प्रयत्न करेल कॅपेसिटरची एकसरी जोडणी ते स्लाईड वेळेच्या अगदी विरुद्ध असेल जेव्हा रोधक समांतर जोडणीत असतील येथे स्लाइड वेळेला स्लाइड वेळ गणितानुसार प्राप्त होईल तरतर ते कॅपेसिटरच्या एकसरी जोडणीसाठी समतुल्य सर्किट देतेलक्षात घ्या की एकसरी जोडणीतील कॅपेसिटर समांतर रोधकांच्या पद्धतीने एकत्र केले जातात समांतर जोडणीतील रोधक कॅपेसिटरसाठी त्याच प्रकारे परत येऊ शकतात जेव्हा ते एकसरी जोडणीत असतातम्हणजेचयेथे स्लाईड वेळेमध्ये कॅपेसिटर C१ C२ C३ नंतर CN आणि हा कॅपेसिटर Cequivalent आहे म्हणून १Ceq जेव्हा कॅपेसिटर एकसरी जोडणीत असतात तेव्हातो १C१ १C२ १C३ १ CN असतो मला म्हणायचे आहे की ही गणना तशीच आहे ज्या पद्धतीने स्लाईड वेळेने समांतर रोधकांची गणना केली आहेकॅपेसिटर सुद्धा स्लाईड वेळ तशीच गणना करेल जेव्हा ते एकसरी जोडणीत असतील तरहा आणि हा कॅपेसिटर तुमचा Ceq आणि १Ceq हे आहे तरमी हे स्पष्ट करतो तरत्याने ते बनले आहे तरत्यावरून शोधले जाऊ शकते जर स्लाईड वेळेला C१ C२ C३ माहित असेल आणि सर्व स्लाईड वेळ Ceq ची गणना करू शकेल तर हे ते आहे जे स्लाईड वेळेस Rseries एकसरी जोडणीसाठी मिळते आता जर कॅपेसिटर समांतर जोडलेले असतील तर जेव्हा ते समांतर जोडलेले असतात तेव्हा ते तसेच असेल जेव्हा स्लाईड वेळ रोधके एकसरी जोडणीत असताना गणना करते या प्रकरणात विद्युतधारा स्त्रोत घेतला आहे आणि केवळ विश्लेषणासाठी C१ C२ ते CN कॅपेसिटर समांतर आहेत आणि व्होल्टेज v आहे तर ते सर्व समांतर आहेत तर व्होल्ट C१ C२ C३ स्लाईड वेळेनुसार हे व्होल्टेज v आहे कारण सर्व समांतर आहेत तर म्हणजेव्होल्टेज समान राहील आणि हे Ceq समतुल्य समांतर जोडणी आहे तर जर स्लाईड वेळेनुसार गणित केले तर ही विद्युतधारा i i i१ i २ ते iN आहे तरही विद्युतधारा i i१ i२ i३ ते iN आहे आणि i1 C१ dvdt आहे कारण व्होल्टेज समांतर आहे तरसर्व कॅपेसिटरसाठी व्होल्टेज समान असेल तरत्यामुळे ते C१ dvdt C२ dvdt ते CN dvdt असेल किंवा स्लाईड वेळ घेईल मी लिहू शकतो कि C१ C२ ते CN dvdt किंवा i Ceq dvdtम्हणजेच Ceq C१ C२ ते CN पर्यंत बेरीजयाचा अर्थ असा की जेव्हा रोधके एकसरी जोडणीत असतात त्यांची r१ r२ ते r n पर्यंत बेरीज होत आहे जेव्हा कॅपेसिटर समांतर असतात त्यावेळी तेव्हा त्यांच्या मूल्यांची बेरीज केले जाईल जेव्हा आपला स्लाइड वेळ कॉल करतो तेव्हा त्या हे त्या मार्गाने आहे जेव्हा स्लाईड वेळ एकसरी जोडणीतील सर्व रोधकांची बेरीज करते कॅपेसिटरच्या बाबतीत जेव्हा ते समांतर असतात स्लाईड वेळेस त्यांची फक्त बेरीज करावी लागते तर लक्षात घ्या की समांतर कॅपेसिटर त्याच पद्धतीने एकत्र केले जातात जसे रोधक एकसरी जोडणीत केले जातात तर येथे आणि येथे स्लाईड वेळेनुसार समतुल्य सर्किट बोलले जाते आणि Ceq C१ C२ C३ ते CN आहे तर जर स्लाइड वेळेने हे उदाहरण घेतले तर तुम्ही पाहिलेल्या सर्किटच्या १आणि २ टोकांमधील समतुल्य कॅपेसिटन्स शोधा त्यासाठी स्लाईड वेळेस समतुल्य कॅपेसिटर 03Capacitor भार शोधावा लागेल येथे जर स्लाइड वेळ सर्किटमध्ये पाहिले तर ५ मायक्रोफॅरड आणि २० मायक्रोफॅरड एकसरी जोडणीत आहेतम्हणजेचस्लाईड वेळेस ते त्या पद्धतीने एकत्र करावे लागेल जसे स्लाईड वेळ रोधकांच्या समांतर जोडणीत करते तरत्याचे समतुल्य म्हणजे ५२० भागिले ५ २०मायक्रोफॅरड कारण ते एकसरी जोडणीत आहेत तरते मुळात तुमचे २५ आणि १०० असेल तर हे ४ मायक्रोफॅरड बनेल तरसमतुल्य ४ मायक्रोफॅरेड असेल म्हणूनकाय घडेल तर त्यांचे समतुल्य ४ मायक्रोफॅरेड असेलयाचा अर्थ असा की हे ४ मायक्रोफॅरेड नंतर ६ मायक्रोफॅरेड आणि २० मायक्रोफॅरेड हे समांतर आहेत समांतर म्हणजे फक्त जोडणी फक्त बेरीज तर या ४ मायक्रोफॅरेडचे हे समतुल्य आहे तर हे समांतर म्हणजे ही जोडणी आहे तरहे ४६२० मायक्रोफॅरेड म्हणजे तुमचे ३० मायक्रोफॅरेड आहे आणि जर स्लाइड वेळ जोडला गेला तर ते असे होईल म्हणून आणि त्यासह हे ६० आणि ३० पुन्हा येथे आहेत ज्यास स्लाईड वेळेनुसार एकसरी जोडणीमध्ये म्हटले जाते तर त्या वेळी स्लाइड वेळेस समांतर संयोजनाप्रमाणेच जाणे आवश्यक आहे तर हे ३० मायक्रोफॅरेड असेल आणि पुन्हा जर आपण ६० आणि ३० पाहिले स्लाईड वेळ त्यांची बेरीज करते कारण ते समांतर आहेत तर ते एकसरी जोडणीत आहेत तर त्यावेळी ते ६०३० भागिले ६०३० म्हणजे ९० असेलम्हणजेचहे तुमचे २० मायक्रोफॅरेड हे समतुल्य २० मायक्रोफॅरेड असेल जे Ceq असेलते उत्तर असेल तर तिथे नंतर उत्तर आहे तरजर स्लाईड वेळ पाहिली तर हे २० आणि ५ समांतर एकसरी जोडणीत आहेत तरते ४ मायक्रोफेरड असेल आता ४ मायक्रोफॅरेड हे ६ मायक्रोफॅरेड आणि २० मायक्रोफॅरेड कॅपेसिटर सोबत समांतर आहे सर्व येथे लिहिलेले आहेत आणि त्यांचे एकत्रित ३० मायक्रोफॅरेड असेल स्लाईड वेळ ते एकत्रित करेलआता ३० मायक्रोफॅरेड कॅपेसिटर हे ६०मायक्रोफॅरेड कॅपेसिटर सोबत एकसरी जोडणीत आहे म्हणून स्लाइड वेळेस पुन्हा एकसरी जोडणी म्हणजे हे समांतर जोडणीत समतुल्य रोधक शोधण्यासारखे आहेत्याचप्रमाणे एकसरी जोडणीसाठी स्लाइड वेळेस कॅपेसिटरसाठी बनवावे लागेल तर ३०६० भागिले ३०६० म्हणजे २० मायक्रोफॅरेड आहे पुढील एक उदाहरण आहे तर हे उत्तर आहे आकृती १४ मध्ये दर्शविलेल्या सर्किटचे हे दुसरे उदाहरण आहे प्रत्येक कॅपेसिटरवरील व्होल्टेज निश्चित करा तर हे सर्किट ३०० व्होल्ट दिले गेले आहे हे v१ v२ आहे हे व्होल्टेज v१ आणि v४आहेत सर्व कॅपेसिटरची मूल्ये २० मायक्रोफॅरेड३० मायक्रोफॅरेड४० मायक्रोफॅरेडआणि पुन्हा येथे २० मायक्रोफॅरेड दिली आहेत हा लूप आहे हे २० आणि ४० ते समांतर आहेत तर मग जेव्हा ते ४० आणि २० मायक्रोफॅरेड कसे समांतर असेलतर स्लाईड वेळ काय करते बेरीज करते ४० २०तर ६० मायक्रोफॅरेड होईल नंतर ६० ३० आणि २० एकसरी जोडणीत आहेत प्रथम ते समांतर आहेत आणि आणि स्लाईड वेळ त्यांची बेरीज करते ४०२० ६० मायक्रोफॅरेड आणि नंतर ६० ३० आणि २० ते एकसरी जोडणीत आहेतयाचा अर्थस्लाइड वेळेस समतुल्य शोधणे आवश्यक आहे ते Ceq हे १C१ १C२ १C३ समतुल्यचा १ घात जे स्लाईड वेळ १० मायक्रोफॅरेड देईलकारण येथे हे २ समांतर आहेत तरत्यांचे समतुल्य ४०२०६० मायक्रोफॅरेड आहे आता २० ३० आणि ६० स्लाईड वेळ येथे आहे स्लाईड वेळेनुसार ते एकसरी जोडणीत आहेतम्हणजेच १ Ceq समजा १ २० १ ३० तुमचे १ ६०याचा अर्थ Ceq १ 20 आशा आहे की मी सर्किटवर रेखांकन करीत असलेल्या स्लाइड वेळेसाठी ते वाचनीय असेल १ 60 to the power १ त्याचे अगदी व्यस्त म्हणून १ दिले आहे तरमी हे स्पष्ट करतो म्हणूनच स्लाइड वेळेला १० मायक्रोफॅरेड मिळाले आहे आताएकूण प्रभार q Ceq v आहे कारण हा Ceq आहे आणि एकूण प्रभार q हा Ceq v असेल v हे ३०० व्होल्ट दिले आहे आणि हे १० मायक्रोफॅरेड आहे तर १०१० to the power ६ फॅरेड३०० कूलोम म्हणून ३१० to the power ३ कूलोमम्हणजेच q हा एकूण एकूण प्रभार आहे आता हे असे होईल हा २० मायक्रोफॅरेड आणि ३० मायक्रोफॅरेड कॅपेसिटर वरील प्रभार आहेकारण ते ३०० व्होल्टेज विद्युत पुरवठ्याशी एकसरी जोडणीत आहेत तरहा एकूण प्रभार q आहे फक्त मी हे स्पष्ट करतो तर२० मायक्रोफॅरेड आणि ३० मायक्रोफॅरेड कॅपेसिटर एकसरी जोडणीत आहेतजर स्लाईड वेळ पाहिली तर ते २० आणि ३० मायक्रो फॅरेड कॅपेसिटर एकसरी जोडणीत आहेत वास्तविक जे काही सापडले ते मुळात समतुल्य कपॅसिटरचे आहे जे एकूण प्रभार आहेपरंतु जसे कि २० आणि ३० मायक्रोफॅरेड कॅपेसिटर स्लाइड वेळ एकसरी जोडणीत आहेत म्हणूनच हा आपल्या स्लाईड वेळेनुसार २० वरचा प्रभार आहे आणि हे मुळात तेथे प्रभार आणि २० मायक्रोफॅरेड आणि ३० मायक्रोफॅरेड कॅपेसिटर आहे कारण ते ३०० व्होल्ट विद्युत स्त्रोताच्या एकसरी जोडणीत आहेत सूत्रानुसार q c v आहे तर v१हे qC१ असेल तर स्लाईड वेळेस हे q १ q मिळाले आहे तरहे १५० व्होल्ट आहे आणि v२हे qC२ तरहे १०० व्होल्ट असेल तरस्लाईड वेळेला अनुक्रमे १५० आणि १०० व्होल्टचे v१ आणि v२ मिळाले आहेम्हणून स्लाइड वेळेचा उपयोग करून v१आणि v४ सहज शोधले जाऊ शकतात KVL देखील लागू केला जाऊ शकतो तर KVL लागू करणे लक्षात घ्या तरआताजर स्लाइड वेळेने या समीकरणात KVL लागू केले तर माफ करा या सर्किटमध्ये स्लाइड वेळेने अशा पद्धतीने KVL लागू केले आणि घड्याळाच्या दिशेने जा तरते v१ v२ v१ ३००० असेलयाचा अर्थमाझे v१तुमचे ३०० v१ v२ हे v१ v२ आहे आणि हे २ कॅपेसिटर समांतर आहेत याचा अर्थ असा की v१ v 4 कारण हे vt हे २ समांतर आहेत तर त्या गणितावर जा म्हणजे ते ३०० होईल तर५० येथे स्लाईड वेळेनुसार हे ५० व्होल्ट v१ v१ आहे C३ आणि c४ समांतर आहेत त्यामुळे सारखेच व्होल्टेज आहे तर v१ v४ ५० व्होल्ट आहे तरपुढे आकृती १५ मध्ये दर्शविलेल्या सर्किटचा t0 t ० पूर्वी विचार कराकॅपेसिटर C१ हा v१ १०० व्होल्ट पर्यंत प्रभारित केला आहे आणि दुसऱ्या कॅपेसिटरवर प्रभार नाही म्हणजे v२ 0 आहे म्हणजेच प्रभार विरहित आहे t0 असताना स्विच बंद होतो स्विच बंद होण्यापूर्वी आणि नंतर दोन्ही कॅपेसिटरद्वारे संग्रहित एकूण ऊर्जेची गणना करा तर ही आकृती आहे ती सांगते कि स्विच बंद करण्यापूर्वी हे व्होल्टेज v१ येथे आहे स्लाईड वेळेनुसार ते १०० व्होल्ट आहे आणि v२ हे ० व्होल्ट होते हा कॅपेसिटर प्रभार विरहीत आहे आणि स्लाईड वेळेस गणना करावी लागेल प्रथम स्विच बंद करण्यापूर्वी एकूण ऊर्जा आहे आणि स्विच बंद केल्यानंतर एकत्रित काय आहेयेथे एक मजेदार गोष्ट दिसेल तर प्रश्न असा आहे की स्लाइड वेळेपूर्वी येथील ही स्लाईड वेळ स्लाईड वेळेनुसार हे १ मायक्रोफॅरेड आहे दोन्ही प्रत्येकी १ मायक्रोफॅरेड आहे परंतु येथे व्होल्टेज v१ दिले आहे स्विच बंद होण्यापूर्वी ते १०० व्होल्ट आहेपरंतु येथे v२० आहे तरयासाठी ते C१v१२ असेल म्हणजेच अर्धा१० to the power ६ १00२ कारण v१हे १०० दिले आहे आणि येथे ते v१हे १०० व्होल्ट दिले आहे आणि येथे ० आहे म्हणून यापूर्वी आपण धरून ठेवा तर यापूर्वी आपली प्रारंभिक जतन केलेली उर्जा आणि स्विच बंद करण्यापूर्वी अर्धा C१ v१२ तरते येत आहे ५१० to the power ३ ज्यूल आणि दुसऱ्या प्रकरणातील व्होल्टेज v२हे ० होते तरअर्धा C२v२२ हे ० आहे त्यामुळे हे सरळ ० लिहीत आहे म्हणूनएकूण ऊर्जा w w१ w २ म्हणजेच ५१० to the power ३ ज्यूलही किंमत आहे आताव्होल्टेज शोधण्यासाठी आता स्विच बंद झाल्यानंतर व्होल्टेज आणि संचयित ऊर्जा शोधण्यासाठी आता या परिणामाचा विचार करा कि जेव्हा स्विच बंद होतो वरच्या प्लेटवरील एकूण प्रभार या परिणामाचा विचार करावा लागतो खरं तर हे खरं आहे कारण सर्किटचा वरचा भाग सोडून जाण्यासाठी प्रभारासाठी कोणताही मार्ग नाही तर परिणाम असा आहे कि जेव्हा स्विच बंद होतोवरच्या प्लेटवरील एकूण प्रभार स्लाईड वेळ बदलू शकत नाही तर खरं तर हे खरं आहे कारण सर्किटच्या वरच्या भागाला सोडून जाण्यासाठी प्रभाराला कोणताही मार्ग नाही आता t० पूर्वी वरच्या प्लेटवर संचयित ऊर्जा C१ ही q१ C१v१ दिली आहे म्हणजेच C१ हे १ मायक्रोफॅरेड आहे तर११० to the power ६ १०० म्हणजेच १०० मायक्रो कुलोम म्हणजेच वरच्या प्लेटवर संचयित एकूण प्रभार C१आहे तरमी हे स्पष्ट करतो आणि त्याचप्रमाणे q२ साठी C२वरील प्रभार ० आहे प्रारंभिक C२ वरील प्रभारप्रत्यक्षात ० आहे तरमी C२ ० लिहू नये C२ वरील प्रारंभिक प्रभार यापेक्षा चांगले कि मी लिहितो आपले ० आहे तरअन्यथा ते भिन्न अर्थ दर्शवेल तर म्हणून q २ ० आहे अशा प्रकारे स्विच बंद केल्यावरसममूल्य कॅपेसिटन्सवरील प्रभार जेव्हा स्विच बंद केला सममूल्य कॅपेसिटन्सवरील प्रभार हा q१ असेल हा q १ q २ असेल जो देखील १०० मायक्रो कुलोम आहे तर याचा अर्थ असा आहे की ते १०० मायक्रो कुलोम आहे आता हे लक्षात घ्या कि स्विच बंद झाल्यानंतर कॅपेसिटर समांतर आहेतयाचा अर्थजेव्हा सर्किटवर परत जा पहा की स्विच बंद होते तेव्हा स्विच बंद होते तेव्हा ते आहे असे म्हणा जेव्हा स्विच बंद होते तेव्हा हे C१ आणि C२ समांतर असतातयाचा अर्थ असा की दोन्ही समान आहेतम्हणजेच ते C१ C२ होईल म्हणजेच ते २ मायक्रोफॅरेड होईल कारण स्विच बंद असताना दोन्ही समांतर असतात तर या प्रकरणात माफ करा मी हे स्पष्ट करतो तरम्हणून येथे हे कॅपेसिटर समांतर आहेत त्यांचा समतुल्य कॅपेसिटन्स २ मायक्रोफॅरेड आहे आता समतुल्य कॅपेसिटन्स वरील व्होल्टेज आता v eq हे q eqCeq असेल तर v eq आणि हे १०० मायक्रो कुलोम आहे आणि Ceq हे तुमचे २ मायक्रोफॅरेड आहे तर हे मुळात १०० भागिले २ आहे कारण हे मायक्रो कुलोम आहे आणि हे मायक्रोफॅरेड आहे तरमायक्रो १० to the power ६ घात रद्द होतो तरहे ५० व्होल्ट असेल आता प्रश्न नक्कीच आहेस्विच बंद झाल्यानंतर v१ v२ veq आहे कारण ते समांतर आहेत तरदोन्ही व्होल्टेज समान होतील आता स्विच बंद असलेल्या स्थितीत संग्रहित ऊर्जेची गणना करा आता स्विच बंद होताच हे १ भागिले २ C१ v eq २असेलते १ भागिले २ गुणिले १० to the power ६ १ १० to the power ६ ५० २ म्हणून १ २५१० to the power ३ घात म्हणजे ज्यूल असेल त्याचप्रमाणे w २१ भागिले २ C२ v eq२१ भागिले २१ गुणिले १० to the power ६ ५०२ म्हणजेच १ २५१० to the power ३ आहे आता एकूण ऊर्जा w 1 w 2 ती २ ५१० to the power ३ ज्यूलम्हणजेचस्विच बंद होण्यापूर्वी ती ५१० to the power ३ ज्यूल होतीम्हणजेच जेव्हा स्विच हा बंद होण्यापूर्वीचा स्विच होता पण स्विच बंद केल्यानंतर ते २ ५१० to the power ३ ज्यूल्स येत आहेम्हणजेचतेथे ऊर्जेचा समतोल नाहीम्हणजेचजवळजवळ ५० टक्के उर्जा गहाळ झाली आहे तर तर ती उर्जा कुठे गेली आहेम्हणूनच ही समस्या मी घेतली आहे की ती उर्जा कोठे गेली आहे तरयाचे समर्थन करण्यासाठी हे करा तरहे पहा कि स्विच बंद झाल्यानंतर संचयित ऊर्जा स्विच बंद करण्यापूर्वीच्या ऊर्जेच्या अर्धी आहे तर हरवलेल्या ऊर्जेचे काय होते कारण ५० टक्के गहाळ आहे या प्रश्नाचे उत्तर आहे म्हणजे ती शोषली जाते ते समांतर नसून मी पराश्रयी रोधक ठेवणार नाही ती आपल्या पराश्रयी इन्डक्टन्समध्ये शोषली आहे हे पराश्रयी इन्डक्टन्स आहे त्याची बांधणी करणे शक्य नाही तरकाही पराश्रयी प्रभाव तेथे आहेत उदाहरणार्थजास्त करून कॅपेसिटरची संपूर्ण सर्किट प्रतिकृती अशी दर्शविली गेली आहेहा माझा C आहेपरंतु त्याचबरोबर Rs Ls आणि Rp तेथे आहे कारण प्रवाहित फॉईल स्लाईड वेळेस तुमचा रोधक आहे तरजर स्लाईड वेळेने रोधक घेतला तर तो प्राप्त होत असलेल्या कॅपेसिटरच्या प्रवाहित प्लेटवरती Rs असेल आणि कॅपेसिटर मधून विद्युतधारा प्रवाहित होताच तेथे काही चुंबकीय क्षेत्र असलेच पाहिजे कारण यामुळे काही पराश्रयी इन्डक्टन्स देखील तेथे असेल जरी त्यांचे मूल्य खूप कमी असली आणि त्यामध्ये काहीच नसले कोणतेच मटेरियल शुद्ध इन्सुलेटर नसते काही कंडक्शन तेथे असेल तरसमांतर प्लेटमध्ये डायइलेक्ट्रिक घेतले जात आहेपरंतु काही कंडक्शन तेथे असेल त्यामुळे तेथे काही Rp असेल तो Rp रोधक हा Rp घेतो तर यामुळेच येथे हे प्रत्यक्षात पूर्णपणे येथे आहे समांतर कॅपेसिटरसाठी Ls आणि Rs सुद्धा दुर्लक्षित करा अन्यथा ती ५० टक्के गहाळ झालेली उर्जा प्रत्यक्षात येथे पराश्रयी इन्डक्टन्समध्ये सापडली आहेकारण ती गहाळ झाली आहे म्हणजेचकोठेतरी ती गेली आहेत्याचाच अर्थकोठेतरी ती संग्रहित केली गेली आहे तरती पराश्रयी इन्डक्टन्समध्ये असेल म्हणूनच हे उदाहरण घेतले गेले आहे वास्तविकपणे ही कॅपेसिटरची संपूर्ण आकृती आहेपरंतु Rs Ls आणि Rp दुर्लक्षित केले जातील आता हे सर्व g r आहे मी जे काही सांगितले आहे ते हे g r आहे तरमी जे काही सांगितले ते ठीक आहेपरंतु स्लाईड वेळ फक्त यामधून जा तरमी थोडा हळू हळू जात आहे तर Rs Ls Rp हे पराश्रयी घटक आहेत सर्किट रचनेमधील पराश्रयी इन्डक्टन्सने ती ५० टक्के ऊर्जा गहाळ केली नसतीगेलेल्या ऊर्जेच्या अनुकूलतेसाठी मी मुद्दाम हे उदाहरण घेतले नाही तर आणखी एक ही गोष्ट घेईलपुढील समीकरणाद्वारे वर्णन केलेले व्होल्टेज स्पंद ० ५ मायक्रोफॅरेड कॅपेसिटरच्या टर्मिनलवर प्रभावित झाले आहे तर vt हे ० व्होल्ट आहे t साठी प्रत्यक्षात येथे फक्त एक मिनिट t त्यापेक्षा लहान आहे t यापेक्षा लहान बनत आहे तर t हे ० पेक्षा कमी असताना ० व्होल्ट आणि ० आणि १ सेकंद दरम्यान ४० व्होल्ट आणि ४ e to the power t १ २० दरम्यान १आणि अनंत दरम्यान t हे १ पेक्षा जास्त आहे तरहे सर्व शोधण्यासाठी कॅपेसिटर विद्युतधाराशक्ती आणि ऊर्जेसाठी अभिव्यक्ति प्राप्त करा आता हे a आहे b रेखांकित करा ऊर्जा वेळेच्या स्वरूपात रेखांकित कराजेव्हा कॅपेसिटरमध्ये उर्जा संचयित केली जाते तेव्हा c हे वेळेचे मध्यांतर निर्दिष्ट करते ० ते १ p dt आणि १ ते अनंत p dt दरम्यान संकलनाचे मूल्यांकन करा आणि त्यांचे महत्त्व यावर टिप्पणी द्या